तर या व्याख्यानात आपण काही अल्गोरिदमिक टेक्निक शोधणार आहोत ज्या तुम्ही एखाद्या डिझाइनमध्ये पावर डिसिपॅशन कमी करण्यासाठी वापरू शकता म्हणून जेव्हा आपण अल्गोरिदमिक टेक्निक असे म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण कदाचित सिंथेसिस केले नाही आपण डिझाइनकडे एकतर फंक्शनल दृष्टिकोनातून किंवा बेहेवरल दृष्टिकोनातून बघतो आपण डिझाइन करणे अद्याप बाकी आहे तरीही त्या लेव्हलवर आपण बरीच इंटुटीव्ह टेक्निक्स वापरू शकतो जे आपण फॉलो केले तर आपल्याला नंतर फायनल सर्किट करता येईल जे पावर डिसिपॅशन कमी करण्याच्या दृष्टीने चांगले होईल यापैकी बर्याच अशा पद्धती ज्यावर आपण चर्चा करणार आहोत त्या प्रत्यक्षात डिझाइन करण्याच्या अनुभवातून येतात तर अनुभवी डिझाइनर्सना माहित आहे की जर मी या प्रकारे माझे इनपुट स्पेसिफिकेशन बदलत राहिलो तर पावरचा वापर आणि काही इतर क्यारेक्टेरिस्टक्स बाबतीतही माझे फायनल सर्किट चांगले होईल तर आपण येथे अल्गोरिदम पातळीवरील काही टेक्निक्स बघुया म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे अल्गोरिदम लेव्हलवर काही बदल घडवून आणण्याचा हे टेक्निक्स प्रयत्न करतात तर आपण अद्याप डिझाइन बनवलेले नाही या पद्धती कदाचित जनरल नसतील कदाचित त्या सर्व डिझाईन्सवर यूज होणार नाहीत परंतु बर्याच डिझाईन्ससाठी जे कॉमन आहेत त्या तुम्ही यूज करू शकता उदाहरणार्थ आपण बायनरी काउंटरच्या डिझाइनच्या संदर्भात हे अप्प्रोचेस वापरू शकतोते असे की कमी पावर लागण्यासाठी एफिशिएंट मार्गाने स्टेट एन्कोडिंग कशी पार पाडली जाऊ शकते आपण एफएसएम मध्ये फायनाइट स्टेट मशीनसाठी स्टेट एन्कोडिंग कसे करू शकतो आणि क्लॉक गेटिंग कसे करू शकतो आपण बघू शकतो की एफएसएम मध्ये क्लॉक गेटिंग करणे खूप इंटरेस्टींग आहे म्हणून ज्या क्लॉक गेटिंग पद्धतींबद्दल आपण बोललो आणि बघणार आहोत त्यासाठी माझ्याकडे फंकशनल ब्लॉक आहे तो ब्लॉक वापरला जात आहे की नाही हे शोधण्याचा मी प्रयत्न केला जर तो वापरला जात नसेल तर मी क्लॉक बंद करतो मी त्यासाठी एक गेट वापरतो परंतु आता मी म्हणत आहे की मी माझे सर्किट डिझाइन केलेले नाही तसेच माझे सर्किट काय आहे हे मला माहित नाही तर माझ्याकडे फक्त माझे फायनाइट स्टेट मशीनचे स्पेसिफिकेशन आहेत स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम आहे फक्त स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम पाहून मी अंदाज बांधू शकतो की ही अशा ठिकाणी जिथे मला माझे क्लॉक बंद करायचे आहे अशा अनावश्यक स्टेट ट्रान्सिशन टाळता येउ शकता ही आयडिया आहे तर बायनरी काउंटरसाठी स्टेट एन्कोडिंगपासून सुरुवात करूया मी येथे म्हटल्याप्रमाणे आपण सर्किट लेव्हलवर काम करत नाही तर आपण बर्याच हाय लेव्हलवर डिझाइनचे तपशील पहात आहोत आणि योग्य स्टेट एन्कोडिंगचा वापर करून आपण या हाय लेव्हलवर राइट स्विचिंग ऍक्टिव्हिटी देखील कमी करण्यात एबल आहोत तर आपण ज्या दृष्टिकोनातून पाहत आहोत तो काय आहे सामान्यपणे जेव्हा आपण एखादा काउंटर डिझाईन करतो तेव्हा आपल्या पाठ्यक्रमात पूर्वी जे काही शिकलो आहोत तो मजकूर पुस्तकात उपलब्ध असतो प्रथम ते बायनरी काउंटरच्या एका काउंटबद्दल बोलतात हे बायनरी अनुक्रम 1 2 3 4 मध्ये मोजले जाते जेथे व्हॅलू बायनरीमध्ये जेनरेट केली जातात म्हणून अशा बर्याच डिझाइन पद्धती आहेत ज्या तुम्हाला काही अभ्यासक्रमांमध्ये शिकविल्या गेल्या आहेत त्या पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत आता या डिझाइन पध्दतीमध्ये गेट्सची संख्या किंवा डीले वगैरेच्या बाबतीत सर्किटला कमी करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु बर्याचदा ते पावर डिसिपॅशन कमी होण्याकडे लक्ष देत नाहीत एकदा आपण काउंटर डिझाइन केले की कोणत्या प्रकारचे डिझाइन आपल्याला कमी संख्येने सिग्नल ट्रान्झिशन देऊ शकते आपण अद्याप काउंटर डिझाइन केलेले नाही आपण सध्या कन्सेप्च्युअल लेव्हलवर किंवा स्पेसिफिकेशन लेव्हलवर काम करत आहोत तर आपण असे म्हणू शकतो की स्ट्रेट बायनरी कोड वापरण्याऐवजी आपण अप्प्रोप्रिएट सिग्नलसाठी कोडिंग करूया जर आपण असे करू शकलो तर स्विचिंग ऍक्टिव्हिटी कमी करण्यास मदत होईल बरेच अँप्लिकेशन्स वापरत असलेले काउंटर आपण सामान्यपणे पाहता ते एका विशिष्ट क्रमामध्ये 0 1 2 3 4 प्रमाणे मोजतात या प्रकारच्या अँप्लिकेशन्स साठी आपण ग्रे कोड एन्कोडिंग वापरू शकतो हे आपल्याला किंवा तुम्हाला सिग्नल ट्रान्झिशन्स कमी करण्याच्या संदर्भात काही चांगले प्रॉपर्टीस देऊ शकेल आता ग्रे कोड म्हणजे काय ते समजून घेऊया या टेबलमध्ये एका बायनरी काउंटरमधील काउंट व्हॅलूचे 3 बीट रेप्रेझेन्टेशन दाखवले आहे 3 बिट काउंटरमधील डेसिमल संख्या 0 ते 7 पर्यंत असेल तर काउंटर 0 1 2 4 ते 7 पर्यंत 7 नंतर पुन्हा 0 पर्यंत मोजले जाईल जर हे बायनरी काउंटर असेल तर काउंट व्हॅलू ही 0 1 2 3 4 या प्रमाणे बायनरी येईल आता आपण या काउंटची सक्सेसिव्ह काउंट व्हॅलू बघून थोडासा विचार करू की आपण किती प्रमाणात पावर वाचवतो तर किती ट्रांझिशन्स चालू आहेत ते पाहू या 0 पासून 1 पर्यंत मोजूया एक ट्रान्झिशन आहे 1 ते 2 पर्यंत शेवटच्या 2 बिट्समध्ये 2 ट्रान्झिशन आहेत 2 ते 3 पर्यंत एक ट्रान्झिशन आहे 3 ते 4 पर्यंत हे सर्व 3 बिट बदलत आहेत 4 ते 5 1 ट्रान्झिशन 5 ते 6 2 ट्रान्झिशन 6 ते 7 1 आणि पुन्हा 7 ते 0 पर्यंत सर्व 3 ट्रांझिशन्स तर येथे आपण पाहू शकता की येथे एक ट्रान्झिशन आहे येथे जास्तीत जास्त सर्व बिट्स बदलू शकतात तर पर्यायी ग्रे कोड एन्कोडिंगमध्ये आपण काउंटची व्हॅल्यूज अशा प्रकारे एन्कोडिंग करत आहोत की एका वेळी लागोपाठ फक्त एकच बदल होत आहे ही ग्रे कोड ची प्रॉपर्टी आहे तर आपण बघू शकता डेसिमल क्रमांकाचा ग्रे कोड 0 0 0 0 0 1 0 1 1 0 1 0 याप्रमाणे डिफाइन्ड केला आहे तुम्ही पहाल १ बिट एकामधून दुसर्यामध्ये स्लाइटली बदलत आहे 1 0 0 परत 0 0 0 उजवीकडे हा ग्रे कोडचा फायदा आहे तर आता इंटुटीव्हली जर आपण ग्रे कोडसाठी काउंटर डिझाइन करुन सुरूवात केली तर आपल्याला अधिक एफिसिएंट असे सर्किट मिळू शकेल स्वाभाविकच सिग्नल ट्रान्झिशनची संख्या ही पॉवर डिसिपॅशन बाबत कमी असेल तर 2 बिट बायनरी काउंटरसाठी काही ऑब्सर्व्हेशनस असे आहेत काउंट व्हॅलू 0 0 0 1 1 0 1 1 व 0 0 पर्यंत आहे तर 4 क्लॉक सायकल्स साठी 6 ट्रांझिशन्स आहेत ते असे 0 0 0 1 1 ते 2 साठी 2 ट्रांझिशन्स आहेत 1 1 ते 0 0 आणखी 2 आहेत तर 1 2 1 2 असे एकूण 6 तर 4 क्लॉक सायकल्स साठी ऍव्हरेज व्हॅलू एक मध्ये 1 5 प्रति क्लॉक ट्रांझिशन्स आहे परंतु आपल्याकडे २ बिट ग्रे कोड काउंटर असल्यास काउंट व्हॅलू 0 0 0 1 1 1 आणि 1 0 ते 0 0 पर्यंत जाईल तर प्रत्येक ट्रान्झिशन साठी एक बदल आहे 4 क्लॉक मध्ये 4 ट्रांझिशन्स म्हणजे प्रति क्लॉक एक ट्रान्झिशन आहे तर ऍव्हरेज व्हॅलू च्या दृष्टीने आपण हे पाहू शकता की प्रत्येक क्लॉक च्या ट्रान्झिशन संख्येनुसार ग्रे कोड काउंटर 50 टक्के अधिक एफिशिएंट आहे म्हणून जेव्हा आपण सर्किट डिझाइन करता तेव्हा संभाव्यतः ग्रे कोड काउंटर पॉवर साठी अधिक इफिसिएंट होईल म्हणून या काउंटरची डिझाइन मी येथे दर्शविली आहे हा बायनरी एन्कोडिंगसह एक सोपा 2 बिट काउंटर आहे येथे काउंट व्हॅलू 0 0 0 1 1 0 1 अशा प्रकारे बदलत आहे मी येथे मिनिमायझेशन केले नाही ते तुंम्ही करू शकता कारण येथे हे किंवा हे ठीक आहे किंवा नाही परंतु हे आहे किंवा जर हे आपण सामान्य घेतले तर ते होईल किंवा ते होईल तर हे कमी केले जाऊ शकते परंतु इनपुटपासून आउटपुटमध्ये होणारा डीले बॅलन्स केल्यामुळे हे कमी केले गेले नाही कधीकधी कमी पॉवर डिझाइनसाठी आपण ते करतो परंतु येथे ट्रान्झिशन ची संख्या ही जसे मी सांगितले होते की अशा 4 क्लॉक सायकल्ससाठी सुमारे 6 6 ट्रान्झिशन्स असतील आता ग्रे कोडसाठी स्टेट टेबल बदलेल ग्रे कोडसाठी 0 0 0 1 1 0 आणि 1 1 बदल आहेत तर माझे फंक्शन्स हे किंवा असतील म्हणून आपण हे कमी केले तर ते किंवा असेल जर आपण कमीतकमी केले तर हे होईल परंतु आपल्याला हे असेच ठेवायचे असेल किंवा डिले बॅलन्स करायचा असेल तर आपण तसे करू शकता तर आयडिया अशी आहे की जर आपल्याला ग्रे कोड काउंटर डिझाइन करायचे असेल तर याचा परिणाम कमी ट्रान्झिशन होण्याची शक्यता आहे कारण काउंट मध्ये एक इनपुट नक्की बदलत जाईल तर इतर इनपुट कोणतीही ट्रांझिशन्स ट्रिगर करणार नाहीत हा याचा फायदा आहे तर फक्त 3 बिट काउंटरसाठी मी बायनरीची सर्व स्टेट्स मध्ये तुलना करीत आहे तर किती ट्रांझिशन्स झाले आहेत मी नुकतेच ० ते १ १ ते २ खाली नमूद केले आहे त्याचप्रमाणे 7 ते 0 3 इत्यादी ऍव्हरेज व्हॅलू तुम्ही घेतल्यास प्रत्येक क्लॉक चे ऍव्हरेज व्हॅलू ट्रान्झिशन १ ७५ वर येते परंतु प्रत्येक ट्रांझिशन्स साठी ग्रे कोड काउंटरमध्ये एक टॉगल आहे तर प्रति क्लॉक च्या ऍव्हरेज व्हॅलू ट्रांझिशन्स केवळ एकच राइट आहे येथे 75 टक्के टॉगल करण्याचे इंटरेस्टिंग ऑब्झरव्हेशन आहे आता सर्वसाधारण शब्दांत एन बिट काउंटर डिझाइनमध्ये बायनरी काउंटरसाठी जर तुम्ही एक साधी कॅल्क्युलेशन केली तर टॉगलची संख्या अशी कॅल्क्युलेट करता येते तर एका सोप्या प्रकरणात आधीपासूनच आपण पाहिले आहे 3 बिट काउंटरसाठी ते 3 4 6 7 10 14 आहे तर ते 14 आहे तर हे एक्सप्रेशन टॉगलची संख्या देते परंतु ग्रे कोडच्या काउंटरसाठी प्रत्येक ट्रान्झिशन एकच असते कारण तेथे 2 ते पॉवर एन एकूण ट्रान्झिशन होते एकूण टॉगल देखील एन पर्यंत 2 असतात तर जर आपण टी बायनरी टी ग्रे चे प्रमाण घेतले तर n व्हॅलू मोठी झाल्यामुळे हे 0 5 च्या जवळपास जाईल तर हे 50 टक्क्यांनी कमी ट्रान्झिशन आहे टेबल हे दाखवते म्हणून बिट्सची संख्या वाढत असताना हे प्रमाण 0 5 वर पोहोचते तर 6 बिट काउंटरसाठी ते 0 5079 आहे जसे हे इन्फिनिटी कडे झुकते हे 0 5 असेल तर ग्रे कोड एन्कोडिंगचा वापर करून पावर कमी करण्यासाठीच्या काउंटरसाठी सामान्यतः वापरल्या जाणार्या डिझाइन टेक्निक पैकी हे एक आहे आता फायनाइट state मशीनकडे येऊ जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या सर्किटसाठी कंट्रोलर डिझाइन करतो तेव्हा आपण सर्वात प्रथम स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम काढतो ती डायग्रॅम तुम्हाला हवे ते देते आणि या स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम मधून मी माझे सर्किट सिंथेसाइझ किंवा डिझाइन करण्याचा प्रयत्न करतो समजा माझ्याकडे खालील प्रकारचे स्टेट ट्रान्झिशन आहे येथे 3 स्टेट्स आणि एजेस आहेत हा येथे एक एरो आहे या एजेस ने काही सिग्नल प्रोबॅबिलटीझ 0 3 दर्शविली आहेत मी असे गृहित धरत आहे की जेव्हा मी माझे एफएसएम डिझाइन केले आहे तेव्हा मी काही रिअल टाईम डेटाच्या आधारे काही सिम्युलेशन अनालिसिस केले आहे आणि प्रत्येक ट्रान्झिशन ची शक्यता किती आहे किंवा नाही हे मला आढळले आहे तर माझ्याकडे काही प्रोबॅबिलिटी व्हॅलू आहेत तर सर्वात सामान्यपणे घेतलेली ट्रांझिशन्स कोणती आहेत तर या संख्या येथे 0 1 दर्शविल्या आहेत या स्टेटमधून म्हणा की या स्टेटमध्ये उर्वरित 60 टक्के संभाव्यता आणि 40 टक्के असण्याची शक्यता आहे या स्टेटमधून येथे 60 टक्के येथे 30 टक्के आणि 10 टक्के हा एरो दाखवला नाही तो हा एरो आहे म्हणून डिझाइन करताना पहिल्या स्टेपमध्ये काही स्टेट एन्कोडिंग करा आपण बायनरी संख्येद्वारे एन्कोड केलेल्या प्रत्येक स्टेटचे समजा 0 0 1 1 0 1 अशा आहेत आता आपण या सिग्नलच्या प्रोबॅबिलिटी ची वेटेड संख्या आणि ट्रान्झिशनमध्ये काही बदलांची बेरीज मोजली तर 1 1 आणि 0 0 2 बिट बदलतात आणि एकूण प्रोबॅबिलिटी 0 3 व 0 4 आहे ही दोन एजेस 0 3 0 4 दरम्यान आहेत एक म्हणजे 1 1 आणि 0 1 1 बिट बदल आणि 0 0 आणि 0 1 1 मध्ये स्लाईट बदल तर येथे एकूण प्रोबॅबिलिटी 0 1 आहे आणि येथे 0 1 आहे 0 1 अधिक 0 तर एकूण वेटेड रक्कम 1 6 आहे समजा मी माझे सिग्नल एन्कोडिंग बदलले मी हे 0 1 करतो हे 0 0 करतो हे 1 बनवते तर मी प्रत्यक्षात काय केले आहे ज्या स्टेट मध्ये बहुतेक ट्रांझिशन्स होतात मी त्यांना 0 0 आणि 0 1 मध्ये एक बिट ट्रान्झिशन असल्याचे एन्कोड केले आहे परंतु येथे ते 2 आहे तर आता 0 3 गुण 0 4 अधिक 0 हे 2 आणि 0 1 च्या दरम्यान आहे तर आता मी पाहत आहे की ऍव्हरेज व्हॅलू खूप कमी 1 0 बनत आहे तर एफएसएम च्या लेव्हल वर देखील मी अद्याप सर्किटद्वारे डिझाइन केलेले नाही तर मी माझे स्टेट एन्कोडिंग अशा प्रकारे वापरू शकेन की सिग्नल च्या ट्रान्झिशन कमी केले जाऊ शकते जर मी हे केले तर अशी अपेक्षा आहे की जेव्हा मी शेवटी सर्किटच्या डिझाईनिंगला येईल तेव्हा याचा परिणाम असे सर्किट होईल ज्यामुळे सिग्नल ट्रान्झिशन ची संख्या कमी होईल आपण म्हणू शकता हे हायर आर्किटेक्चरल किंवा अल्गोरिदम लेव्हल किंवा हायर लेव्हल डिझाइन टेक्निक आहेत पुन्हा आपण एफएसएम च्या क्लॉक लेव्हल वर आलो आहोत फायनाईट स्टेट मशीन बघुया आपल्याला माहित आहे की मशीनचे 2 प्रकार आहेत मुरे मशीन आणि मेली मशीन तर मुरे मशीनमध्ये आउटपुट केवळ स्टेट व्हॅरिएबल वर अवलंबून असते परंतु मेली मशीनच्या उलट हे आउटपुट केवळ स्टेट वरच अवलंबून नाही परंतु सध्याच्या इनपुटवर देखील अवलंबून असते परंतु येथे आपण मुरे मशीनवर लक्ष केंद्रित करू या तर आपण जेथे आहात त्या स्टेटवरच मूरे मशीनची पुढील स्टेट अवलंबून आहे तर ते इनपुटवर अवलंबून नाही तर आउटपुट सॉरी आउटपुट स्टेट वर अवलंबून आहे परंतु इनपुट ट्रान्झिशन इनपुटवर अवलंबून असू शकते माझ्याकडे एक लहान एफएसएम आहे जिथे मी 3 स्टेट्स दाखवित आहे जेव्हा Xi ते Xk आणि आउटपुट Zk असेल तेव्हा आपण Xi ते Xk पर्यंत ट्रान्झिशन बनवू Xj ते Xk पर्यंत मी एक ट्रान्झिशन करतो जेव्हा इनपुट Xj आउटपुट काहीतरी असते जेव्हा इनपुट Xk आहे आणि ते Zk आहे तेव्हा स्टेट Xk मध्ये आहे आता मी सांगत आहे ते म्हणजे जेव्हा इनपुट्स Xi आणि Xj असतात तेव्हा स्टेट्स च्या पुढे सिग्नलचे काही ट्रान्झिशन होतात परंतु जेव्हा इनपुट Xk असते तेव्हा स्टेट Xk मध्येच राहते तर ऑब्झरव्हेशन असे आहे की जेव्हा ते Xk स्टेटमध्ये असते आणि माझे इनपुट Xk असते तेव्हा माझे क्लॉक का स्टॉप होत नाही कारण येथे काहीही बदलत नाही मी Xk मध्ये आहे आणि माझे इनपुट Xk आहे मी तिथेच आहे तर मी या वेळेत क्लॉक स्टॉप करू शकतो तर जेव्हा या एफएसएम मध्ये असा सेल्फ लूप असतो तेव्हा आपण क्लॉक स्टॉप करू शकतो म्हणून लेव्हल वर जेव्हा आपण क्लॉक स्टॉप करण्यासाठी क्लॉक गेटिंग करू शकतो तेव्हा आपण असे काही निर्णय घेऊ शकतो तर सर्किट डायग्राम च्या दृष्टीने ते असे दिसेल मग आपण ते कसे करू तर हे माझे क्लॉक ऍक्टिव्हेट करण्याचे लॉजिक आहे तर माझ्या फ्लिप फ्लॉप मध्ये ही स्टेट आहे तर या स्टेट मध्ये आपण Xk आणि Xk च्या कॉम्बिनेशन वर आधारित इनपुट आणि फीड इनपुट देखील देऊ शकता आपण क्लॉक इनेबल किंवा डिसेबल करायचे की नाही ते ठरवू शकता आपण लॅच मध्ये काहीतरी स्टोअर करू शकता ते लॅच ठरवेल जर लॅच 1 असेल तर येथे डिसेबल होईल ते 0 असेल तर क्लॉक एनेबल केले जाईल तर हा आपण घेत असलेला हाय लेव्हल निर्णय आहे फायनाइट स्टेट मशीनचे अनालिसिस करून जेव्हा मी माझे स्टेट मशीन डिझाईन करतो तेव्हा मी यासारखे एक सर्किट जोडेल तर मी हे स्टेट शोधत आहे जर हे स्टेट तेथे असेल तर मी क्लॉक स्टॉप करेल हे एक हायर लेव्हल डिझाइन टेक्निक आहे जे वापरल्यास स्टेट एफएसएम मध्ये बदलत नाही अशा परिस्थितीत काही अनावश्यक ट्रान्झिशन्स स्टॉप कराव्या लागतील आता आपण येथे डिझाइनच्या अगदी हायर लेव्हल कडे पहात आहात आपण हायर लेव्हल डिझाईन डिस्क्रिपशन लँग्वेज चे कोणतेही उदाहरण पाहिले नाही परंतु मी तुम्हाला आयडीया देत आहे येथे मी एका सोप्या डीकोडर 2 ते 4 डीकोडरचे व्हॅरिलोग वर्णन दाखवत आहे तर मी हे दाखवत आहे की हे डीकोडर प्रत्यक्षात काय करतो तर 2 अल्टर्नेट डिझाईन्स दर्शविली आहेत हे डिकोडर सर्किट आहे तर मी असे गृहित धरत आहे की 2 इनपुट्स ला ए म्हणतात आणि तेथे चार आउटपुट आहेत ज्याला मी सेल म्हणतो ए च्या व्हॅलू नुसार एक आउटपुट एक म्हणून निवडल जाईल बाकीचे शून्य असतील ही एक डिझाइन आहे आणि मी एक अल्टर्नेट डिझाइन देखील दर्शवितो हे देखील समान डीकोडर आहे येथे माझ्याकडे माझे इनपुट देखील आहेत येथे माझ्याकडे माझे निवडलेले आउटपुट देखील आहेत परंतु त्याव्यतिरिक्त आणखी एक इनपुट आहे म्हणून इनेबल केलेले असल्यास केवळ आउटपुट बदलेल जर मी ते डिसेबल केले तर आउटपुट बदलणार नाहीत तर याचा अर्थ असा आहे की आपण शेवटी काही गेट्समधून आऊटपुट बाहेर घेऊ शकतो तर येथिल काही गेट्स हे इनेबल करा हे इनपुट या AND गेटच्या दुसर्या इनपुटला फिडींग देऊ शकते असे समजू तर अन्य इनपुट हे डीकोडरच्या लॉजिकवरून येईल मी आऊटपुट इनेबल करीत नाही तर काय होईल या गेटच्या उजवीकडे आउटपुटमध्ये कोणतेही सिग्नल ट्रान्झिशन होणार नाही म्हणूनच जेव्हा मला डीकोडर इनेबल करणे आवश्यक असेल फक्त तेव्हाच हे इनेबल करेल आणि ट्रान्झिशन्स होतील मूळ आयडीया अशी आहे म्हणून अगदी हाइयेस्ट लेव्हल वर जरी आपण व्हिरिलोग वापरून डिझाइन डिफाइन करता तेव्हा पहिल्या डिस्क्रीपशन मध्ये मी मॉड्यूल इनपुट ए आणि सेल सह डिफायनिंग करीत आहे इनेबल नाही हे इनेबल डीकोडर आहे दुसर्या डिझाइनमध्ये मी एक इनेबल इनपुट देखील वापरला आहे म्हणून मी येथे असे म्हणत आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही असे बदल करता तेव्हा येथे इनेबल करा हे इनेबल देखील एक इनपुट आहे जे कार्य योग्यरित्या एक्टीव्हेट करते म्हणूनच हे उदाहरण असे दर्शविते की मी बर्याच हाय लेव्हल वर काम करत असताना मी एक व्हेरिलोग किंवा व्हीएचडीएल कोड लिहित आहे मी एक अशी डिझाइन तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे जे अपेक्षित असेल की कमी पावर वापरावी तर मी हे इनेबल इनपुट माझ्या डीकोडरमध्ये जोडेन म्हणून जेव्हा आवश्यक नसते तेव्हा मी ते इनेबल करत नाही जे स्पष्टपणे कमी पॉवर घेईल ही आयडीया आहे आणि हे टेक्निक आपण येथे सांगत आहोत की आपण रजिस्टर ट्रान्सफर लेव्हलवर काही रिओरडेरिंग करू शकतो हे अगदी अल्गोरिदम लेव्हल नाही हे रजिस्टर ट्रान्सफर लेव्हल आहे येथे मला बर्याच सिग्नल मिळू शकतात त्यातील काही स्टेबल सिग्नल असू शकतात म्हणजे मला माहित आहे की ते बदलणार नाहीत किंवा कोणताही गोंधळ होणार नाही परंतु सर्किटमधील कंपॅरटरचे मुळे असमान डीले सिग्नल असू शकतात येथे या चुका असू शकतात समजा माझ्याकडे असे एक सर्किट आहे जिथे कंपॅरटरचे आउटपुट काही मल्टिप्लेक्सर्स निवडत आहे आणि काही इतर स्थिर सिग्नल येत आहेत तर काही इनपुट शेवटी येथे निवडले जातात तर सर्किटच्या मॉडिफाइड व्हर्जन मध्ये मी या ग्लिची किंवा स्थिर सिग्नलचा क्रम बदलतो कारण काय जर ग्लिची सिग्नल येथे वापरली गेली असेल तर या चुकांमुळे कधीकधी हे निवडले जाईल याचा अर्थ असा आहे की ही चूक येथे प्रपोगेट होईल तर केवळ या लाइन वर परिणाम होणार नाही तर ही लाईन देखील affect होईल परंतु मी या मल्टीप्लेसरला नियंत्रित करण्यासाठी प्रथम हे स्टेबल सिग्नल वापरत आहे तर कमीतकमी या भागापर्यंत ग्लिचचा कोणताही प्रभाव नाही ग्लिचचा केवळ या भागावर परिणाम होईल परंतु येथे चूक केवळ या मल्टिप्लेसरच नव्हे तर पुढील मल्टीप्लेक्सर वर देखील परिणाम करू शकते जेथे शक्य असेल तेथे पुन्हा रिओर्डेर करू शकता मी घेतलेले शेवटचे उदाहरण मेमरी डिझाइन करण्याच्या बाबतीत आहे मेमरीचे पार्टीशन कसे करावे जेव्हा आपण प्रोसेसर साठी सामान्यपणे मेमरी सिस्टम डिझाइन करता तेव्हा आपल्याला हे माहित असते आपण त्यास सिंगल ब्लॉक किंवा चिप म्हणून डिझाइन करत नाही म्हणजे एका चिपमध्ये अनेक डिझाइन केलेले ब्लॉक्स असतात ते पॅरेलेल प्रवेश करतात तर त्यापैकी एक निवडला जाऊ शकतो इतर डिसेबल केले जाऊ शकतात मेमरी इंटरलीव्हिंग असू शकते तर बरेच भिन्न मार्ग आहेत साधारणपणे हेच केले जाते तर तुम्ही ही साधी डायग्राम पाहिली तर हे मेमरी सिस्टमचे उदाहरण आहे जिथे 32 बिट डेटा आहे आणि तेथे 8 बिट अॅड्रेस बस आहे तर ही एक मेमरी सिस्टिम आहे ज्यामध्ये 256 वर्ड्स आहेत आणि प्रत्येक वर्ड 32 बिटचा डेटा आहे तर आपण ज्याची डिझाइन करीत आहोत ते म्हणजे आपण त्यास 2 मेमरी मॉड्यूलमध्ये डिव्हायडींग करीत आहोत त्या प्रत्येकाचे साइज 128 बाय 32 आणि 128 बाय 32 आहे तर मी काय करतो तर या 8 ऍड्रेस पैकी हाय ऑर्डर 7 अड्रेसेस आपण यापैकी एक वर्ड निवडण्यासाठी वापरत आहोत आणि मी या मेमरीमधून आलेल्या डेटापैकी हाय ओर्डर बीट निवडण्यासाठी व कमीत कमी इम्पॉर्टन्ट बिट जर मी निवडले तर प्रत्यक्षात मी मेमरी इंटरलीव्हिंग वापरत आहे अड्रेस 0 येथे असेल अड्रेस 1 येथे असेल 2 येथे असेल 3 येथे असतील 4 येथे असतील आणि 5 येथे असतील इत्यादी म्हणून जेव्हा जेव्हा हाय ऑर्डरचे ऍड्रेस 0 असतात सर्व 0 असतात तर ऍड्रेस 0 डेटा येथे येईल अन्यथा ऍड्रेस 1 डेटा येथे येईल तर कमीतकमी अॅड्रेस बिट वापरुन मी हे किंवा हे निवडू शकतो ही आयडीया आहे आता जर आपण ते 2 भागांमध्ये ब्रेक केले तर आपण मूलत एनर्जी वाचवतो आता एक वेगळी गोष्ट बघू जी इंटरेस्टिंग आहे मी अॅप्लिकेशन ड्राईव्ह मेमरी पार्टिशन बद्दल बोलत आहे आहे समजा मी एम्बेड केलेली सिस्टम डिझाइन करीत आहे तर माझ्याकडे एक छोटा प्रोसेसर आहे एआरएम प्रोसेसर समजू जो मेमरीच्या 64 किलो बाइट आहे तर मी प्रोग्रामचे काही अनॅलिसिस करतो जे माझ्या प्रोग्रॅमसाठी चालविले जावे असे मानले जाते आणि मला हे दिसते आहे की या 64k ऍड्रेस च्या जागेवर मी रीड्स ची संख्या प्लॉट करत आहे मी पहात आहे की प्रथम 28k रीड्स च्या ऑपरेशन्सची संख्या खूपच कमी आहे पुढील 4k रीड्स च्या दृष्टीने खूपच जास्त आहे परंतु शेवटचे 32k दरम्यान मध्ये कुठेतरी आहे तर मी माझ्या मेमरी ब्लॉकला या 3 भागामध्ये विभागू शकतो एका मॉड्यूलमध्ये प्रथम 28 के हे दुसर्या मॉड्यूलमध्ये ४ के आणि तिसऱ्या मॉड्यूलमधील हे 30 32 के म्हणजे माझी आयडीया आहे की मी हे तिसरे मॉड्यूल शक्य तितक्या वेगवान बनवण्याचा प्रयत्न करीन मी पॉवर डाऊन मोड म्हणून वापरू शकणारा पहिला मॉड्यूल तो कमी करण्यासाठी मी कमी पावर वापरू शकतो परंतु त्यामध्ये फारच क्वचित ऍक्सेसड केला गेला आहे तर हे ठीक आहे आणि तिसरे मॉड्यूल हे कुठेतरी असू शकते कारण या 4 के च्या तुलनेत हे वारंवार मिळते तर आपल्याकडे 3 मेमरी मॉड्यूलसह एक सर्किट असू शकते त्यातील प्रत्येकाचा अर्थ असा आहे की त्यापैकी एक फास्ट असू शकतो एक खूप स्लो असू शकतो त्यापैकी एक मेडीयम असू शकतो आणि डीकोडर या 3 पैकी एक मॉड्यूल निवडत आहे तर अशाप्रकारे आपण आपल्या एकूण मेमरीवर आपल्या अप्लिकेशन नुसार पार्टीशन करू शकता आणि या पार्टीशन चे विविध पॉवर प्रोफाइल बदलू शकतात तर बरेच टेक्निक्स आपण पाहू शकता की लोक अल्गोरिदम च्या लेव्हलवर आर्किटेक्चरच्या लेव्हलवर गेटच्या लेव्हलवर ट्रान्झिस्टरच्या लेव्हलवर सर्व संभाव्य मार्गाने पावर डिसिपॅशन नियंत्रित करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरतात तर सर्किटमधील पावर कमी करण्यासाठी लोक आज कोणतीही कसर सोडत नाहीत तर अशा रितीने आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत धन्यवाद हे खरोखर सिरीजचे शेवटचे व्याख्यान आहे जेथे आपण टेक्निकल गोष्टी बोललो